व्यावहारिक पध्दतीने सेवा विपणनावरील दुसर्या सत्रामध्ये आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझे संपर्क तपशील येथे दिले आहे तर एकदा आपण या पाठयक्रमाला सुरुवात केल्यास किंवा आपण धडा सुरु केल्यानंतर जर कोणास मला अभिप्राय मांडायचा असेल तर तुम्ही मला कधीही लिहून अभिप्राय पाठवू शकतात आणि मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास खूप आनंद होईल तर या धड्यात आपण सेवा विपणन व्यवस्थापनाचा अभ्यास का करावा किंवा याचा उपयोग कशासाठी होतो या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया मग आपण पाहणार आहोत की विपणन म्हणजे काय विपणन व्यवस्थापन म्हणजे काय आणि विपणन व्यवस्थापनाचा अभ्यास का करावा आता विपणन म्हणजे काय तर अमेरिकन विपणन संघटनेच्या अनुसार त्यांनी 2013 या साली लिहिलेल्या किंवा विकसित केलेल्या विपणनाच्या परिभाषेनुसार विपणन म्हणजे असे कार्य आहे जेथे अनेक संस्था हे कार्य करतात आणि या संस्था ग्राहकांना भागीदारांना व समाजातील इतर घकांना आवडेल अशा ऑफर्स तयार करतात व या ऑफर्सची माहिती त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहचवतात म्हणजेच विपणन अनेक संस्थांच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून कार्य करते ठीक आहे ऑफर तयार करण्यासाठी संप्रेषण करण्यासाठी वितरण करण्यासाठी आणि देवाणघेवाण करण्यासाठी विपणननाचा वापर होतो म्हणून त्यांना ऑफर्स तयार कराव्या लागतील ऑफर्स जाहिरातींद्वारे संप्रेषित कराव्या लागतील इ ग्राहकांना आवडण्यासाठी या ऑफर्स त्यांच्या घरापर्यंत पोहचवाव्या लागतील म्हणून ऑफर्स म्हणजे देवाण घेवाण करण्याची किंवा विक्री करण्याची प्रक्रिया होय जेथे सेवा प्रदाता किंवा विक्रेता उत्पादन किंवा सेवा पुरवतात आणि त्या बदल्यात त्याला ग्राहक भागीदार आणि समाजाकडून पैसे मिळतात त्यामुळे यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे ग्राहक भागीदार व समाजाचा मोठ्याप्रमाणात फायदा होतो तर ग्राहकांच्या कोणत्या प्रकारची गरजा आहेत तर जेव्हा ग्राहक विशिष्ट प्रकारचे उत्पादन किंवा सेवा खरेदी करतात तेव्हा त्यांच्या 5 प्रकारच्या गरजा असू शकतात तर अशा काही गरजा आवश्यक आहेत उदाहरणार्थ ग्राहकास फिरायला जायचे आहे म्हणून ग्राहकाने सांगितले आहे की त्याला काही ठिकाणी प्रवास करायचा आहे आता खरी गरज आहे ही की हे सर्व स्वस्त दरात असावे तो प्रवास करण्यास सक्षम असावा शक्य तितक्या कमी पैसे देऊन कमीतकमी पैसे देऊन तो दौरा करण्यास सक्षम असावा मग न सांगितलेल्या गरजा येतात की त्यास अगदी वेळेवर सेवा भेटाव्यात म्हणजेच सेवा प्रदात्याने दिलेल्या वचनानुसार त्याला वेळेवर सेवा पुरविल्या जाव्यात मग त्यांना आनंद झाला पाहिजे म्हणेजच त्यांच्यासाठी ऑन बोर्ड मनोरंजनाची व्यवस्था झाली पाहिजे ही व्यवस्था तेथे असली पाहिजे ही एक आनंद देणारी गरज आहे जरीही ही व्यवस्था तेथे नसेल तरीही ग्राहक समाधानी होऊ शकतो परंतु जेव्हा ग्राहकाला या सर्व व्यवस्था भेटतात तेंव्हा तो अधिक आनंदित होतो आणि मग एक गुप्त गरज असेल हाच नैतिक अनुभव आहे म्हणून जेव्हा ग्राहकांना प्रवास करायचा असेल तर ग्राहकाला खिडकी जवळील जागा हवी असते कारण त्याला किंवा तिला बाहेरच्या गोष्टी पहायच्या असतात आणि हा जन्मजात अनुभव असतो म्हणून जेव्हा ग्राहक उत्पादन किंवा सेवा खरेदी करतात तेव्हा या ग्राहकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात तर ग्राहकाला वाटलेले मूल्य किती आहे तर आपण असे म्हणू शकतो की ग्राहक आणि हा प्रदाता एक आणि दुसर्यामध्ये मूल्य बदलतात मग ग्राहकाला वाटलेले मूल्य किती आहे तर हे पूर्व निर्धारित मूल्य म्हणजे ग्राहकाला होणारा एकूण फायदा व ग्राहकांचा एकूण होणारा खर्च यातील फरक आहे तर ग्राहकाचा फायदा म्हणजे उत्पादनाचा फायदा सेवांचा फायदा वैयक्तिक फायदा आणि प्रतिमेचा फायदा म्हणून त्यांना उत्पादनामधून फायदा मिळतो आणि अमूर्त उत्पादने असलेल्या सेवांमधून त्यांना लाभ मिळतो त्यांना वयक्तिक लाभ मिळतो म्हणजेच त्यांना त्यांच्या स्वत च्या वैयक्तिक कामासाठी लाभ मिळतो मग त्यांना प्रतिमेचा ही लाभ मिळतो म्हणजेच एकदा ते एखाद्या विशिष्ट ब्रँडशी संबंधित झाल्यावर त्यांची प्रतिमा संतुष्ट करतात आणि जेव्हा एखादी विशिष्ट ब्रँड खरेदी करतात तेव्हा त्या व्यक्तीला आनंद होतो मग एकूण ग्राहक खर्च किती आहे जेणेकरून आर्थिक खर्च वेळ खर्च उर्जा खर्च आणि मानसिक किंमत यांचा समावेश असेल तर आर्थिक खर्चाचा अर्थ असा आहे की ग्राहकाला त्याचा फायदा होण्यासाठी मोबदल्यात काही पैसे द्यावे लागतील त्यास वेळ द्यावा लागेल हा आणखी एक खर्च असेल हे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी त्याला उर्जेची आवश्यकता आहे आणि नंतर त्याच्याकडे मानसिक खर्च लागेल म्हणजेच त्याला कुठेतरी जावे लागेल त्याला रांगेत उभे रहावे लागेल त्याला थांबावे लागेल आणि त्याद्वारे त्याला सेवा खरेदी करावी लागेल तर हे सर्व मानसिक खर्चाचा एक भाग आहे तर विपणन व्यवस्थापन म्हणजे काय मग आपण पाहिले आहे की विपणन म्हणजे काय आता आपल्याला विपणन व्यवस्थापन म्हणजे काय हे जाणून घ्यायचे आहे तर प्रोफेसर कोटलर केलर कोशी आणि झा यांनी 2009 मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात विपणन व्यवस्थापन परिभाषित केले आहे विपणन हे लक्ष्य बाजारपेठा निवडण्याची आणि उत्कृष्ट ग्राहक मूल्य तयार करण्याची वितरित करण्याची आणि संप्रेषण करून ग्राहकांना वाढवत ठेवण्याची कला व विज्ञान आहे म्हणून आपण पाहिले की उत्कृष्ट ग्राहक मूल्य कसे तयार करावे कसे वितरित करावे आणि कसे संप्रेषित करावे हे सर्व विपणनाचा एक भाग आहे तसेच हे लक्ष्य बाजार निवडण्याची कला आणि विज्ञान आहे ग्राहकाला कोणास निवडायला आवडेल पुरवठ्यादाराला कोणास निवडायला आवडेल हे सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे लक्ष बाजारपेठ आहे तर अशा प्रकारच्या बाजारपेठा लक्ष्य बाजारपेठ आहेत आणि त्यांना ग्राहकास टिकवून ठेवायचा आहे व वाढवायचे आहे याचा अर्थ असा की त्यांना प्रथम ग्राहक मिळवायचे आहेत त्यानंतर त्यांना ते ग्राहक टिकवून ठेवावे लागतील आणि शेवटी त्यांना ग्राहकांची संख्या वाढवावी लागेल जेणेकरुन ते ग्राहक त्यांचे उत्पादन किंवा सेवा खरेदी करतील तर हे लक्ष्य बाजारपेठेची निवड करणे आणि ग्राहकांना मिळविणे ठेवणे आणि वाढवणे ही कला आणि विज्ञान आहे म्हणून हे सर्व कार्य म्हणजे विपणन व्यवस्थापन आहे आता व्यवस्थापन म्हणजे प्रत्यक्षात संस्थेच्या कार्यात सर्व बाबींचे नियोजन करणे त्यांची देखरेख करणेआणि त्यावर नियंत्रण ठेवणे होय जेणेकरुन संघटनात्मक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी योजनेनुसार उपक्रम राबविले जातात तर व्यवस्थापनाचा अर्थ असा आहे की आपल्याला कार्यांचे नियोजन करावे लागेल जेणेकरून ग्राहक खरेदी करण्यास सक्षम असेल जेणेकरुन ग्राहकांना त्याचा फायदा घेता येईल आणि या योजनेचे नियमितपणे परीक्षण केले गेले पाहिजे आणि यावर नियंत्रण ठेवले पाहिजे जेणेकरून कार्यांच्या सर्व बाबी योजनेनुसार योजनाबद्ध पद्धतीने होतील आणि संघटनात्मक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी यांची मदत होईल तर संघटनात्मक उद्दीष्टे म्हणजे केवळ ग्राहकांचे समाधान करणे नसून संस्थेचे कर्मचारी आणि संघटनेचे भागधारक यांच्यासाठीही संस्थेने उत्पन्न किंवा नफा मिळवणे आहे त्यांनी विक्री केलेल्या सेवेतून त्यांना फायदा होत असतो आता सेवांची विक्री ही विपणन मिश्रणाच्या 7 तुकड्यांच्या आधारावर विकल्या जातात तर हे 7 तुकडे म्हणजे उत्पादन ठिकाण किंमत जाहिरात लोक प्रक्रिया आणि भौतिक वातावरण आहे तर मुख्य 4 तुकडा म्हणजे उत्पादन ठिकाण किंमत आणि जाहिरात आहे तर उत्पाद म्हणजे डिझाइन तंत्रज्ञान उपयुक्तता सुविधा मूल्य गुणवत्ता पॅकेजिंग ब्रँडिंग एक्स्येसरीज आणि हमी आहेत स्थान म्हणजे वितरण माध्यम ज्याद्वारे ग्राहक किरकोळ ठोक दरात मेल ऑर्डर द्वारे इंटरनेट द्वारे प्रत्यक्ष विक्री द्वारे एक विक्रेता व दुसऱ्या विक्रेता अंर्तगत होणारी विक्री व अनेक माध्यमा द्वारे होणारी विक्री अशा अनेक माध्यमा द्वारे उत्पादन किंवा सेवा खरेदी करू शकतो म्हणजेच ग्राहकांना उत्पादन वितरण करण्याचे अनेक पद्धती आहेत तर यास स्थान म्हणतात मग किंमत येते तर किंमत मोजताना अनेक योजनांचा वापर केला जातो जसे की स्किमिंग पेनिट्रेशन फिजिओलॉजिकल कॉस्ट प्लस लॉस लीडर इत्यादी तर फिझिऑ लॉजिकल प्राइस कॉस्ट प्लस प्राइस लॉस लीडर प्राइस इत्यादी तर हे किंमतींचे वेगवेगळे धोरणे आहेत आणि शेवटी जाहिराती जाहिराती म्हणजे ग्राहकांना उत्पादन कसे दिले जाते ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा खरेदीसाठी प्रोत्साहन कसे दिले जाते तर तिथे आपल्याकडे जाहिराती एंडोर्समेंट युझर ट्रेल्स डायरेक्ट मिलिंग लीफलेट किंवा पोस्चर विनामूल्य भेटवस्तू स्पर्धा आणि संयुक्त उद्यम हे विशेष ऑफर आहेत आता विशेषतः सेवेच्या बाबतीत आणखी 3 भाग आहेत ते म्हणजे भौतिक वातावरण प्रक्रिया आणि लोक तर लोक म्हणजे कर्मचारी या लोकांचे व्यवस्थापन करणे त्यांच्या संस्कृतीचा विचार करणे आणि ग्राहकांना सेवा देणे अशा प्रक्रिया विशेषत सेवा उद्योगांशी संबंधित आहे जसे की सेवा कशी तयार केली जाते आणि ती कशी वितरित केली जाते आणि या सेवा कशा वापरल्या जातात आणि मग आपल्याकडे शारीरिक वातावरण आहे जे स्मार्ट असणे आवश्यक आहे आपले वातावरण धावपळीचे नसावे त्यास इंटरफेस असणे आवश्यक आहे किंवा ग्राहक आणि सेवा प्रदाता दरम्यान इंटरफेस प्रदान करणे आवश्यक आहे ते आरामदायक असले पाहिजे आणि भौतिक वातावरणात त्या सुविधा असाव्यात जेणेकरून सेवा प्रदात्यांद्वारे ही सेवा ग्राहकांपर्यंत पोचविली जाऊ शकते मग विपणन व्यवस्थापनासाठी कोणती कार्ये आहेत तर प्रथम म्हणजे बाजाराची रणनीती आणि योजना विकसित करणे म्हणजेच ते कोणते मार्ग आहेत ज्याद्वारे आपण ग्राहकांसोबत उत्पादनांची किंवा सेवांची खरेदी विक्री करू शकतोत व या कार्यांसाठी योजना तयार करू शकतोत बाजारातील संधी आणि ग्राहक मूल्याचे मूल्यांकन करा म्हणून त्यांना बाजारपेठेतील संधींचे मूल्यांकन करावे लागेल आणि त्यांचे मूल्यांकन करावे लागेल सेवा प्रदाता ग्राहकास कोणत्या प्रकारचे मूल्य देऊ शकते याचे मूल्यांकन सेवा प्रदात्यास करणे आवश्यक आहे मग सेवा प्रदात्यास मूल्य निवडावे लागेल याचा अर्थ मी ग्राहकास काय देणार आहे माझ्याकडून ग्राहकांना काय मूल्य मिळेल ते मूल्य निवडले पाहिजे नंतर डिझाइन आणि व्हॅल्यू तयार करा मग कोणते मूल्य असावे ते मूल्य कसे डिझाइन केले जाऊ शकते आणि ते मूल्य कसे तयार केले जाऊ शकते याचा अर्थ सेवा कशा तयार केल्या जाऊ शकतात आणि ग्राहकांना त्या कशा प्रदान केल्या जाऊ शकतात मग वितरीत मूल्य काय असू शकते याचा अर्थ असा की कोणत्या प्रकारे ग्राहकांना सेवा दिली जाऊ शकते ग्राहकाला सेवा प्रदात्याच्या आवारात यावे लागेल की नाही किंवा पॅरामेडिक सारख्या सेवांच्या बाबतीत म्हणजेच रक्त चाचणी इत्यादी प्रकारच्या कोणत्याही चाचण्याच्या बाबतीत सेवा प्रदात्यास ग्राहकाच्या घरी जावे लागेल किंवा नाही मग ग्राहकाला त्याचे मूल्य कसे दिले जाईल मग संप्रेषण मूल्य येते याचा अर्थ सेवा प्रदात्याद्वारे किंवा उत्पादकाद्वारे ग्राहकाला वितरित केलेल्या मूल्याबद्दल ग्राहकाला कसे कळेल तर अशा प्रकारे मूल्य कळवावे लागते मग आणि मूल्य टिकवून ठेवायचा आहे म्हणून ते केवळ केवळ प्रथमच मूल्य तयार करत वितरित करत व संप्रेषित करत नाहीये परंतु संघटनांच्या अस्तित्वासाठी तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा चालू ठेवावी लागते आणि म्हणूनच त्याला वाढ आणि मूल्य टिकवून ठेवावे लागते म्हणून त्यांना सेवांच्या ब्रँडिंगसाठी जावे लागते तसेच त्याला नवीन सेवांच्या विकासासाठी जावे लागेल त्यांना ग्राहक संबंध व्यवस्थापनाकडे जावे लागेल म्हणून या सर्वांसह त्यास सेवा टिकून ठेवावी लागेल सेवा प्रदात्याला स्वतःची वाढ आणि त्याने वितरीत केलेली किंमत टिकवावी लागेल तर सेवा उद्योगांमध्ये विविध प्रकारचे विपणन काय आहेत तर कोटलर केलर कोशी आणि झा यांनी सेवा उद्योगांमध्ये या प्रकारच्या विपणनाबद्दल लिहिले आहे तर आपल्याकडे कंपनीच्या शीर्षस्थानी त्रिकोण आहे आणि कर्मचारी आणि ग्राहक त्रिकोणाच्या इतर 2 शिरोबिंदू बनवतात त्यामुळे ग्राहकांना कंपनीकडून बाह्य विपणन जाहिराती इत्यादींद्वारे माहिती मिळते आणि कर्मचाऱ्यांना कंपनीकडून अंतर्गत विपणनाविषयी माहिती मिळते त्यामुळे कंपनी प्रत्यक्षात त्याच्या कर्मचाऱ्यांना उत्पादने आणि सेवांची विक्री करते जेणेकरून ज्या सेवा कंपनी देऊ इच्छित आहे त्या सेवेबद्दल कर्मचारी सुशिक्षित होतील आणि ग्राहक हे एकमेकांशी संवाद करतील ग्राहकांना एकमेकांच्या समोरासमोर आणले जातात जेणेकरून कर्मचारी परस्परसंवादी विपणनाद्वारे ग्राहकांना उत्पादन देऊ शकतील तर ती उदाहरणे आहेत स्वच्छता आणि देखभाल सेवा आर्थिक सेवा रेस्टॉरंट उद्योग तर या विविध प्रकारच्या सेवा आहेत ज्या कंपनी ग्राहकांना बाह्य विपणनासाठी आणि कर्मचाऱ्यांना अंतर्गत विपणनाद्वारे प्रदान करते आणि नंतर कर्मचारी परस्पर विपणनाद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करतात मग सेवा विपणन व्यवस्थापनाचा अभ्यास का करावा तर 2011 मध्ये बेटसन आणि हॉफमन यांच्या मते त्यांनी याबद्दल बोलले की कोणीही सेवा विपणन व्यवस्थापनाचा अभ्यास का करावा त्यामुळे ग्राहक वस्तूंपेक्षा वेगळ्या सेवांचे मूल्यांकन करतात आणि सेवा विपणकांनी सेवा उत्पादनाच्या अनुभवात्मक बाबी प्रभावीपणे व्यवस्थापित केल्या पाहिजेत त्यामुळे वस्तू विकत घेतल्या जातात आणि त्यांचा वापर केला जातो पण ग्राहक सेवांमधून जे खरेदी करतात ते अनुभव असतात आणि म्हणून ग्राहक सेवांचे वेगळे मूल्यांकन करतात कारण त्यांना विपणकाकडून मिळणाऱ्या अनुभवाचे मूल्यमापन करावे लागते ज्यांनी सेवा उत्पादनाचा अनुभव आणि पैलू प्रभावीपणे व्यवस्थापित केले आहेत मग मूर्त प्रभावशाली उत्पादनांसाठी विभेदक लाभ म्हणून सेवा प्रभावीपणे त्यामुळे विविध उद्योगे हे उत्पादन तयार करतात आणि वितरीत करतात तर ते स्वतःला प्रभावीपणे कसे वेगळे करू शकतात एकदा निर्माता स्वतःला दुसऱ्या निर्मात्यापेक्षा वेगळे कसे करू शकतो तर एक चांगली शक्यता एक चांगला मार्ग म्हणजे मूर्त उत्पादनांसह सेवा प्रदान करणे त्यामुळे त्या सेवा ग्राहक सेवेच्या रूपात येतात जसे की ग्राहक जेव्हा कारसारखे उत्पादन खरेदी करतो जर ग्राहकाला कार खरेदी करायची असेल तर त्याला मोफत चाचणी राईड पुरवल्या जातात तर ही एक प्रकारची सेवा आहे जी कार खरेदी दरम्यान आणि विक्री नंतर देखील ही सेवा प्रदान केली जाते जेणेकरून ग्राहक ती वस्तू विक्री केल्यानंतर ही मूर्त प्रभावी उत्पादनाचा आनंद घेऊ शकतील जीडीपीच्या योगदानाच्या दृष्टीने जागतिक सेवा अर्थव्यवस्थेची वाढ देखील लक्षणीय द्रुष्ट्या वाढली आहे तर जागतिक स्तरावर सेवा ही कार्यशक्ती आहे तसेच 2012 च्या प्रमाणे जागतिक जीडीपी मध्ये सेवांचा 63 9 वाटा आहे त्यामुळे ती सतत वाढत आहे आणि आपण पाहता की जागतिक अर्थव्यवस्थेतील जीडीपीमध्ये सेवांचा मोठा वाटा आहे जागतिक सेवा कर्मचाऱ्यांची वाढ देखील वाढली आहे जेणेकरून आपण या पाई चार्टवरून पाहत आहोत की जागतिक पातळीवर 41 4 कामगार हे सेवा प्रदान करण्यात गुंतलेले आहेत मग तंत्रज्ञानावर आधारित ई सेवा किंवा स्वयं सेवा तंत्रज्ञानाच्या उदयामुळे अनेक सेवा उद्योगांमध्ये परिवर्तन झाले आहे म्हणून आपण अलीकडे भारतात स्वयंचलित टेलर मशीनचा उदय पाहिला आहे ज्याला प्रत्येक कोपऱ्यात ठेवण्यात आले आहे आणि या स्वयंचलित टेलर मशीनमूळे बँकेतील टेलरच्या नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे ग्राहक थेट एटीएममधून पैसे काढू शकतात आणि त्यांना बँकेला भेट द्यावी लागत नाही किंवा त्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागत नाही शाश्वत सेवा विपणन व्यवसाय पद्धती विकसित करण्याच्या क्षेत्रात ज्ञान आवश्यक आहे म्हणून जर तुम्ही काम करत असाल किंवा नजीकच्या भविष्यात तुम्ही काम करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला शाश्वत सेवा पुरवाव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला सेवा काय आहेत आणि ती कशी वितरित केली पाहिजे याचे ज्ञान आवश्यक आहे आणि मग खराब सेवा वितरणाची चिंता म्हणून मी थोड्या वेळाने याबद्दल तपशीलपणे बोलेन परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की जरी आपल्याला सेवा आणि सेवा गुणवत्ता इत्यादीबद्दल बरेच काही माहित आहे परंतु तरीही आपणास अजूनही खराब सेवा वितरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते अशा प्रकारची वितरण व्यवस्था स्वीकार्य नाही म्हणून सेवा प्रदात्यांनी असे लोक जे या सेवा वितरण व्यवस्थेमध्ये आहेत अशा लोकांना शिकवावे लागले की अशा प्रकरच्या खराब वितरण सेवा कशा सुधारल्या जाऊ शकतात तर जरीही जागतिक स्तरावरील सेवांचा जीडीपीमध्ये 63 9 वाटा व कृषी क्षेत्राचा फक्त 5 9 आणि उद्योग क्षेत्राचा जीडीपीमध्ये 30 2 वाटा असला तरीही काही देशांमध्ये आपण पाहतो की जीडीपीमध्ये सेवांचा वाटा शेती किंवा उत्पादनापेक्षा कमी आहे अल्जेरिया अंगोला लायबेरिया थायलंड व्हिएतनाम येमेन वगैरे असे काही देश आहेत आणि येथे आपण पाहतो की जीडीपीमध्ये कृषी किंवा उत्पादनाचा वाटा सेवांपेक्षा जास्त आहे परंतु बहुतेक विकसित देश किंवा विकसनशील देशांमध्ये अशा परिस्थितीत आपण पाहतो की जीडीपीमध्ये सेवांचा वाटा शेती किंवा उत्पादन क्षेत्रापेक्षा जास्त आहे म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे 41 सेवा म्हणजे 41 लेबर फोर्स हे सेवा प्रदान करण्यात गुंतलेले आहेत आणि हे दिवसेंदिवस वाढत आहे तर 36 4 कामगार शेतीमध्ये आणि 22 2 कामगार उद्योगात सहभागी आहेत मग आपण भारतातील अर्थव्यवस्थेकडे एक दृष्टीक्षेपात पाहत आहोत म्हणून तेथे आपण पाहतो की जीडीपीची खरी वाढ जी निळ्या आणि लाल रेषेमध्ये दाखविली आहे तर ही जीडीपी वाढ 2010 11 ते 2011 12 पर्यंत कमी झाली आहे हे कमी झाले आहे आणि उद्योगाची वाढ जी लाल आणि निळा त्रिकोणा मध्ये दर्शविलेली आहे त्यामुळे ही रेष उद्योगाद्वारे वितरणाची आहे उद्योगाची वाढ आणि त्यामुळे ही वाढ 2009 10 ते 2011 12 पर्यंत देखीलकमी झालेली आहे या हरित रेषेने दाखवलेली कृषी वाढ त्यातही 2010 11 ते 2011 12 पर्यंत घसरण झाली आहे परंतु सेवांचे हे योगदान जे या टॉर्क लाइनद्वारे पाहिले जाते आपण पाहू शकतो की या सेवांमध्ये 2010 11 ते 2011 12 पर्यंत प्रत्यक्षात वाढ झाली आहे आणि सेवा भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त योगदान देत आहेत ते 9 4 पुरवतात तसेच त्यात 9 4 वाढ पाहिली जात आहे तर अर्थव्यवस्थेच्या इतर भागांमध्ये घट दिसून आली आहे आणि वाढीचा दर खूपच कमी आहे मग आपण भारतातील क्षेत्रीय वाढीचा दर पाहतो म्हणून आपण पाहतो की शेती वनीकरण आणि मासेमार यामध्ये नवव्या योजनेत दहाव्या योजनेत तसेच अकराव्या योजनेत 2 5 वरून 3 0 पर्यंत वाढली आहे खाण आणि उत्खनन यांमध्ये 4 ते 5 2 पर्यंत वाढ झाली आहे उत्पादनामध्ये 3 3 ते 8 3 पर्यंत वाढ झाली आहे वीज गॅस आणि पाणी पुरवठा ते देखील 4 8 वरून 6 4 पर्यंत वाढले आहे बांधकाम 7 1 वरून 8 2 पर्यंत वाढले आहे परंतु व्यापार हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या रूपात सेवा 9 6 वरून 7 पर्यंत घसरल्या आहेत परंतु उत्पादन आणि इतरांच्या तुलनेत ती उच्च बाजूला आहे वाहतूक साठवण आणि संप्रेषण 12 3 आहे जे अर्थव्यवस्थेच्या दिलेल्या भागांच्या सर्व योगदानापैकी जास्तीत जास्त आहे व्यापार हॉटेल इ वाहतूक दळणवळण साठवण हे एकत्रितपणे 10 योगदान देते वित्तपुरवठा विमा स्थावर मालमत्ता आणि व्यवसाय सेवा हे 11 योगदान देतात सामुदायिक सामाजिक आणि वैयक्तिक सेवा 9 योगदान देतात तर एकूण जीडीपी 8 2 आहे आणि बाकीचे इतर जीडीपी 8 2 पेक्षा खूपच कमी आहेत परंतु सेवा खूप जास्त आहेत त्यामुळे उद्योगाने 7 9 योगदान दिले आहे तर सेवांचा योगदान जीडीपीच्या 10 1 आहे मग आपण भारतातील घरे उत्पादने आणि सेवांचा वापर यांची अंदाजित सरासरी वार्षिक टक्केवारी पाहतो तर 1995 मध्ये हे पांढरे क्षेत्र सेवांचे आहेत आणि ग्रे क्षेत्रे उत्पादनाचे आहेत तर हे अन्न आणि पेयांचे क्षेत्र आहे हे अन्नपेये आणि तंबाखू उत्पादने आहेत परिधान आणि घरगुती उत्पादन आहेत म्हणून या ३ उत्पादनांच्या बाबतीत आपण वार्षिक टक्केवारी वापर पाहत आहोत आपण पाहू शकतो की 1995 ते 2025 पर्यंत या उत्पादनांमध्ये घट झाली आहे 2015 पर्यंत ते 2025 पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे आणि त्यातही घट दिसून आली आहे विशेषत अन्नपदार्थ आणि खर्चांमधील तंबाखूच्या वाट्यात 56 ते 34 पर्यंत घट झाली आहे तर यातून वाढलेल्या सेवा म्हणजे आरोग्यसेवा शिक्षण करमणूक दळणवळण वाहतूक गृहनिर्माण आणि उपयुक्तता आणि वैयक्तिक उत्पादने आणि सेवा आहे यांमध्ये 1995 ते 2015 पर्यंत वाढ झाली आहे आणि 2025 मध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही पाहता की सेवा क्षेत्रात बरीच वाढ झाली आहे आणि यामुळे आपल्याला सेवा क्षेत्रात काम करण्याची आणि क्षेत्र चांगले समजून घेण्याची संधी मिळते तर दक्षिण आशियात ग्रामीण बाजारपेठा आहेत ग्रामीण बाजारामधील खप किंवा वापर येत्या 2 दशकांत 5 च्या CAGR ने वाढण्याची शक्यता आहे मग अनेक उत्पादने आणि उत्पादन श्रेणींसाठी आकार आणि वाढीचा दर अतिशय आकर्षक आहे आणि 48 ग्रामीण लोकसंख्या 20 वर्षांपेक्षा कमी आहे त्यामुळे भारतातील ग्रामीण बाजारामध्ये आणि दक्षिण आशियातील इतर भागांमध्ये सेवा पुरवण्याला भरपूर वाव आहे मग आपण जगात इंटरनेट वापरकर्ते पाहतो प्रामुख्याने इंटरनेटच्या वापर केल्याने सेवा देणे सुलभ झाले आहे व आपण पाहतो की इंटरनेट वितरणाच्या बाबतीत आशियाचा 2754 म्हणजे 44 8 इतका पाईचा मोठा वाटा आहे तर उत्तर अमेरिका 11 4 आणि ओशिनिया आणि ऑस्ट्रेलिया 7 आणि युरोपाचा 21 5 वाटा आहे तर मुद्दा यावर आधारित आहे की जरी बरेचसे सेवा शिक्षण घेण्यात आले आणि बरेच अभ्यास करण्यात आले आणि सेवा घेण्यात आल्या परंतु तरीही 2010 मध्ये आपल्याला आढळले की लोक सेवा अर्थव्यवस्थेतील गहाळ सेवांबद्दल लिहित आहेत म्हणून त्याने अनेक उदाहरणे दिली आहे त जिथे एखाद्या व्यक्तीने त्याचा एक्स रे करण्यासाठी एका ठिकाणी गेला आणि संद्याकाळी तो पुन्हा एक्स रे अहवाल घेण्यासाठी गेला परंतु त्या व्यक्तीस सांगण्यात आले की एक्स रेअहवाल आता उपलब्ध नाही कारण डॉक्टरने त्या अहवालावर अद्याप सही केलेली नाहीये यामुळे त्या व्यक्तीस अहवाल घेण्यास परत यावे लागेल त्यामुळे या अत्यंत गंभीर सेवा आहेत परंतु तरीही आपल्याला असे आढळले की आपल्या अर्थव्यवस्थेत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेत बऱ्याच सेवा अनुपस्थित आहेत आणि भारतीय अर्थव्यवस्थेत सेवांचे प्रमाण खूप जास्त आहे परंतु तरीही या अर्थव्यवस्थेत सेवा गहाळ होण्याची ही परिस्थिती आहे म्हणून धड्यात मी अनेक आपणास काही साहित्यिकांचा संदर्भ दिला आहे तर तुम्ही हे साहित्य पाहू शकता मला आशा आहे की हे संदर्भ आपल्याला सेवांबद्दल थोडे अधिक शिकण्यास मदत करेल